आपल्या सर्वांना सुप्रभात शेवटच्या वर्गात आम्ही कॉस्ट बेनेफिट अनालिसिसबद्दल चर्चा केली आहे आपण प्रपोझल्सचे इव्हॅल्युएशन करण्याचे वेगवेगळे मार्ग पाहिले आहेत ते म्हणजे टेकनिकलअससेसमेंट नंतर कॉस्ट बेनेफिट अनालिसिस किंवा फाईनान्शियल असेसमेंट तर आता आपण इंडीव्हिजुअल प्रोजेक्ट असेसमेंटसाठी पुढील आयटम घेऊयात तर आपण ते आज पाहू प्रथम इंडीव्हिजुअल प्रोजेक्ट असेसमेंटसाठी बाकी असलेली इतर आयटम जे कॅश फ्लो फोरकास्टिंग आहे हे पाहूया मग जसे की मी तुम्हाला आधीच सी बी अनालिसिस सांगितले आहे जे साऱ्या फिझिबिलिटी स्टडीजमध्ये सर्वात महत्वाचे आहे फाईनान्शियल असेसमेंट किंवा सी बी अनालिसिस सर्वात महत्वाचे आहे तर सी बी अनालिसिसची सविस्तर स्टेप्स पाहू आणि नंतर त्यापैकी एक आहे कॉस्ट आणि बेनेफिटस ओळखणे व त्यांचे वर्गीकरण करणे तर आपण प्रोजेक्टशी संबंधित विविध प्रकारची कॉस्ट आणि बेनेफिटस यांचे तपशील पाहू तर कॉस्ट बेनेफिट अनालिसिसप्रमाणेच कॅश फ्लो निर्माण करणे देखील खूप महत्वाचे आहे हा कॅश फ्लो अंदाज दर्शवितो कि प्रोजेक्ट डेव्हलप करण्या दरम्यान एक्सपेंडिचरस आणि इनकम कधी होईल आपल्याला माहिती आहे की प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी काही किंमत मोजावी लागेल तर प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना आपल्याला काही खर्च करणे आवश्यक आहे जसे कि इक्विपमेंट खरेदी करणे स्टाफ पेमेंट्स वगैरे परंतु हे एक्सपेन्सेस प्रोजेक्टद्वारे मिळणाऱ्या इनकम रेव्हेन्यू साठी प्रतीक्षा करू शकत नाहीत आपल्याला सुरुवातीला काही पैसे खर्च करावे लागतील तर जेव्हा सिस्टम किंवा प्रोडक्ट रिलीज होते तेव्हाच त्यातून इनकम मिळते जे हळूहळू देय किंमत देते परंतु तोपर्यंत आपण काही पैसे खर्च करावे लागण्याची वाट पाहू शकत नाही पैसे कदाचित आपल्या स्वतःच्या रिसोर्सेस मधून कदाचित आपल्याला कंपन्यांच्या मालकीच्या रिसोर्सेस मधून खर्च करावे लागतील किंवा बँकांकडून कर्ज वगैरे घेऊन आपल्याला आधीपासूनच हे माहित आहे की प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी आवश्यक असलेला हा प्रारंभिक निधी आपल्याकडे असणे आवश्यक आहे आपण विचार करणे अपेक्षित आहे कि आपल्याकडे हा निधी कोठून येईल तर आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की निधी आवश्यक आरंभिक निधी सुरुवातीचे एक्सपेन्सेस आपण ऑर्गनायझेशनद्वारे स्वतःच्या मालकीच्या रिसोर्सेस द्वारे किंवा कर्ज घेऊन किंवा बँकांकडून कर्ज घेण्या द्वारे वगैरे वित्तपुरवठा करू शकतो की नाही म्हणून एखाद्या पूर्वानुमानासाठी एक विशिष्ट अंदाज आवश्यक आहे त्याप्रमाणे येथे दर्शविले आहे जसे कि मी आपणास प्रोजेक्ट डेव्हलपमेंट दरम्यान आधीच सांगितलेलं आहे सुरुवातीला आपल्याला काही खर्च करावा लागेल हा प्रारंभिक खर्च आहे तर इथे काय होईल कोणताही रेव्हेन्यू नाही कारण प्रोजेक्ट नुकताच सुरू झाला आहे तर फक्त काही प्रारंभिक खर्च जसे की हार्डवेअर सॉफ्टवेअर खरेदी करणे साइट तयार करणे आणि स्टाफ रिक्रुटमेंट करणे वगैरे आपल्याला तयार करावे लागणार आणि नंतर आपण पहाल हळूहळू रेव्हेन्यू येईल आणि हळूहळू रेव्हेन्यू इनकम वाढेल आणि ही वाढ होईल तर असा ही वेळ येईल कि काही वेळी ही इनकम झालेल्या एक्सपेंडीएचरपेक्षा कितीतरी जास्त असेल तर हळूहळू ते एक्सपेंडीएचरपर्यंत भेटेल ते एक्सपेंडीएचर असेन ते सुरुवातीच्या काळात आम्ही जे खर्च केले त्याची भरपाई होईल त्यानंतर हळूहळू इनकम वाढेल आणि काही वर्षांनंतर एक्सपेंडीएचर हे इनकम होईल म्हणजे म्हणजे रेव्हेन्यू 0 होईल मग मेन्टेनन्स विचार करावा लागेन तर पुन्हा आपल्याला आणखी काही खर्च करावा लागेन तर हे टिपिकल प्रोडक्ट लाइफ सायकल कॅश फ्लो अशाप्रकारे दिसते तर मुळात काय महत्त्वाचे हे कि आपल्याला कॅश फ्लोचा अंदाज लावणे आणि कॅश फ्लो म्हणजे आपल्याला खर्च केव्हा होईल आणि इनकम किंवा रेव्हेन्यू केव्हा होईल हे सूचित करणे यासह आता या कॉस्ट बेनेफिट अनालिसिसच्या स्टेप्सच्या तपशीलवार जाऊ जे कि प्रोजेक्टच्या यशस्वी डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचे आहे तर कॉस्ट बेनेफिट अनालिसिसच्या ह्या स्टेप्स आहेत जी आपल्याला अनुसरण करावी लागतात प्रथम आपल्याला प्रोजेक्टशी संबंधित कॉस्ट आणि बेनेफिटस ओळखणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला विविध कॉस्ट आणि बेनेफिटस कॅटेगराईझ करावे लागतील मग आपल्याला कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेक्निक निवडावे लागेल आपण विविध कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेक्निक आहेत आपण त्यांना पाहुयात मग आपल्याला अनालिसिससाठी या कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेक्निकच्या परिणामाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि नंतर कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेक्निकच्या अनालिसिसच्या परिणामांवरून आपण कुणीतरी अशी ऑर्गनायझेशन आहोत कि जिने त्यासाठी योग्य ती कारवाई केली पाहिजे तर आता आपण पहिली स्टेप पाहू पहिली स्टेप म्हणजे प्रोजेक्टशी संबंधित कॉस्ट आणि त्याचे बेनेफिट्स असे कॉस्ट आणि बेनेफिट्स जे सहज ओळखता येतील ते तुम्हाला माहित आहे उदाहरणार्थ डायरेक्ट कॉस्ट जसे कॉम्प्युटर खरेदी करणे आणि स्टाफ मेंबर्सचे पेमेंट करणे हे सहजरित्या ओळखता येतात हे डायरेक्ट आणि डायरेक्ट बेनेफिट्स बर्याचदा ते एकमेकांच्या डायरेक्ट कॉस्टशी संबंधित असतात डायरेक्ट बेनेफिट्स हे डायरेक्ट कॉस्ट शी संबंधित असतील विशेषत सेविंग्स जे कि कदाचित प्रश्नांमधील ऍक्टिव्हिटीजचचा खर्च कमी करून होणाऱ्या बेनेफिट्स ला मॅप करून प्राप्त केल्या शकतात काही डायरेक्ट कॉस्ट आणि डायरेक्ट बेनेफिट्स चांगल्या प्रकारे परिभाषित केले जाऊ शकत नाहीत ओळखले जाऊ शकत नाही कारण कि ते काही एस्टीमेटेड कॉस्ट दर्शवितात जी अक्टच्युअल कॉस्ट नसते ती एस्टीमेटेड कॉस्ट किंवा एस्टीमेटेड बेनेफिट्स आहेत ज्यात काही अनिश्चितता आहे तर त्यांची स्पष्ट व्याख्या करता येत नाही ती स्पष्टपणे मोजली जाऊ शकत नाहीत उदाहरणे जसे कि वाईट कर्ज वगैरे साठी किंमत राखीव ठेवणे तर या प्रकारची डायरेक्ट कॉस्ट किंवा या प्रकारची बेनेफिट्स जे चांगल्याप्रकारे परिभाषित केले जाऊ शकत नाहीत आणि ते स्पष्टपणे ओळखले जाऊ शकत नाहीत ते स्पष्टपणे मोजले जाऊ शकत नाहीत अशी कॉस्ट आणि बेनेफिट्स जी सहज ओळखता येत नाही ती म्हणजे अपॉरच्युनिटी कॉस्ट आम्ही येथे काही डायरेक्ट कॉस्ट किंवा बेनेफिट्स च्या श्रेणीचे उदाहरण घेतले आहेत ज्या सहजतेने ओळखण्यायोग्य नाहीत ती म्हणजे अपॉरच्युनिटी कॉस्ट तर या अपॉरच्युनिटी कॉस्ट आणि अपॉरच्युनिटी बेनेफिट्स म्हणजे काय अपॉरच्युनिटी कॉस्ट किंवा बेनेफिट्स म्हणजे असे कॉस्ट किंवा बेनेफिट्स जे दुसर्या प्रती पर्यायीला निवडून विसरले जाते आपण दुसरा पर्याय घेतला असता कदाचित तुम्हाला अधिक बेनेफिट्स झाले असेल जे तुमच्याकडून दुर्लक्षित झाले असावे नकळत तुम्ही विसरलात तर हे कोणते आहे तर या प्रकारचे कॉस्ट किंवा बेनेफिट्स जे एका पर्यायावर दुसरे पर्याय निवडून विसरले गेलेत तर कॉस्ट किंवा बेनेफिट्स जे या प्रकारच्या गोष्टींशी संबंधित असेल ते अपॉरच्युनिटी कॉस्ट म्हणून ओळखले जाते तर हे अपॉरच्युनिटी कॉस्ट आणि अपॉरच्युनिटी बेनेफिट्स ओळखणे खूप कठीण आहे आता आपण दुसऱ्या स्टेप्समध्ये काय वेगळे आहे ते पाहू मी आधी सांगितल्या प्रमाणे पहिली स्टेप म्हणजे कॉस्ट आणि बेनेफिट्स ओळखणे नंतर पुढील स्टेपमध्ये विविध कॉस्ट आणि बेनेफिट्स वर्गीकरण करणे तर विविध कॉस्ट आणि बेनेफिट्स च्या भिन्न श्रेणी कोणत्या आहेत तर कॉस्ट आणि बेनेफिट्स हे टँजिबल किंवा इनटँजिबल असू शकतात ते डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असू शकतात ते फिक्स्ड किंवा व्हेरिएबल असू शकतात तर हे विविध कॉस्ट आणि बेनेफिट्सच्या महत्वाच्या श्रेणी आहेत आपण एक एक करून चर्चा करूया तर पहिले एक टँजिबल कॉस्ट आहे तर टँजिबिलिटीचा अर्थ काय आहे टँजिबिलिटी म्हणजे ज्याच्या सहाय्याने कॉस्ट आणि बेनेफिट्स सहजतेने मोजले जाऊ शकतात आपण किती सहजपणे मोजू शकता तर टँजिबल म्हणजे ज्याच्या सहाय्याने कॉस्ट आणि बेनेफिट्स सहजतेने मोजले जाऊ शकते एखाद्या विशिष्ट आयटम किंवा ऍक्टिव्हिटी साठी रोख रकमेचा एक टँजिबल कॉस्ट उल्लेख केला जातो एखाद्या विशिष्ट आयटम किंवा ऍक्टिव्हिटी ची रोख रक्कम ही टँजिबल कॉस्टची व्याख्या आहे तर ही एखाद्या विशिष्ट आयटम किंवा ऍक्टिव्हिटी ची रोख रक्कम म्हणजे टँजिबल कॉस्ट तर टँजिबल कॉस्टची उदाहरणे कोणती मशीनरीजची खरेदी उपकरणांची खरेदी करणे जसे कि हार्डवेअर किंवा भिन्न सॉफ्टवेअर खरेदी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यांचे पगार ही आहेत टँजिबल कॉस्टची उदाहरणे त्याचप्रमाणे इनटँजिबल कॉस्टचा अर्थ काय आहे तर टँजिबल कॉस्ट म्हणजे जे खर्च सहजपणे मोजले जाऊ शकते जे सहज मोजले जाऊ शकते इनटँजिबल कॉस्टचा अर्थ असा आहे की अशी कॉस्ट जी अस्तित्वात आहेपरंतु फायनान्शिअल व्हॅल्यू सह अचूक मोजले जाऊ शकत नाही आपण हि कॉस्ट सहज मोजू शकत नाही काही उदाहरणे आपण पाहूया नवीन सिस्टिममुळे उद्भवणारी कर्मचारी मनोबल समस्या तर समजा एक्झिस्टिंग सिस्टिम हे आधी तेथे होती आता आपण एक नवीन सिस्टिम स्थापित केली आहे याची अंमलबजावणी केली आहे आपण एक नवीन सिस्टमचे अनुसरण केले आहे मग कर्मचार्यांना कोणत्या प्रकारच्या मनोबल समस्या येतील तर यासाठी काही कॉस्ट मोजावी लागणार जेआपण सहज मोजू शकत नाही तर म्हणूनच ही इनटँजिबल कॉस्ट आहे तसेच कमी झालेली कंपनीची प्रतिमा जर कंपनीची प्रतिमा कमी झाली बाजारपेठेत ग्राहकांमध्ये खाली आली तर यामुळे काही ग्राहकांना मोजणे देखील कठीण जाईल तर इनटँजिबल कॉस्टची ही काही उदाहरणे आहेत काही प्रकरणांमध्ये या इनटँजिबल कॉस्ट ओळखणे सोपे आहे परंतु हे मोजणे कठीण आहे आपण त्यांना ओळखू शकता परंतु आपण त्यांना मोजू शकत नाही उदाहरणार्थ ऑनलाइन सिस्टमच्या बिघाडची किंमत ऑनलाइन सिस्टम जसे की रेल्वे आरक्षण प्रणाली किंवा बँकिंग सिस्टम चालू होती परंतु अचानक ते ब्रेकडाउन झाले असता ग्राहक इतर सेवा प्रदात्यांकडे वळले जाऊ शकते ह्याच्याशी संबंधित काही कॉस्ट आणि इत्यादी म्हणून कदाचित आम्ही ऑनलाईन सिस्टिमच्या च्या ब्रेकडाउनची कॉस्ट घेऊ शकतो उदाहरणार्थ जर ऑनलाइन बँकिंग सिस्टिम बर्याच वेळा ब्रेकडाउन होत असेल तर अनेक बँका असताना लोक फक्त आपल्या बँकेसाठी का जातील कदाचित ते इतर बँकेत स्थलांतर करतील तर आपण काही रक्कम गमवाल तर यासाठी काही खर्च येईल बँकिंगच्या काळा दरम्यान ऑनलाइन सिस्टिम ब्रेकडाउन झाल्यामुळे बँकेच्या ठेवी गमावल्या जातील आणि ह्युमन रिसोर्सेसचा नाश होईल परंतु आपण किती रक्कम गमावाल ते मोजणे कठीण आहे आपण किती पैसे गमावाल किंवा किती परंतु ह्युमन रिसोर्सेस आपण गमावल्यास ते आहे मोजण्यासाठी बरेच कठीण आहे तर इनटँजिबल केस मुळे हे घडते तर काही प्रकरणांमध्ये ही कॉस्ट ओळखणे देखील कठीण असू शकते बर्याच प्रकरणांमध्ये आपण हे उदाहरण ओळखू शकतो की येथे ऑनलाइन सिस्टम ब्रेकडाउन झाल्याचे सहज ओळखता येते परंतु उपायाचे मोजमाप करणे अवघड आहे तर परंतु अशीही काही प्रकरणे आहेत जिथे आपल्याला कॉस्ट देखील ओळखणे कठिण असू शकते आपण ओळखू शकत नाही त्याचे मोजमाप म्हणजे काय ते आपण ओळखू शकत नाही तर आपण ते मोजू शकत नाही उदाहरणार्थ आपल्याला ऑनलाइन सिस्टममुळे ग्राहकांच्या समाधानात सुधारणा दिसून येते पूर्वी जी सिस्टिम मॅन्युअल होती आता आपण जे इंस्टॉलड केले आपण अनालिसिस सिस्टीमवर इम्पलिमेन्ट केलेल्या गोष्टींचे अनुसरण केले आहे तर कठीण अनालिसिस हे आहे कि ग्राहक समाधानी असतील परंतु ते किती समाधानी आहे त्याचे प्रमाण कसे ठरवावे त्यांचे प्रमाण निश्चित करणे खूप कठीण आहे किंवा त्यांचे मोजमाप करणे कठीण आहे तर ही इनटँजिबल कॉस्ट आहे त्याचप्रमाणे आपण टँजिबल कॉस्ट आणि इनटँजिबल कॉस्ट पाहिले आहे तर त्याचप्रमाणे बेनिफिट्सशी संबंधित वर्गवारी देखील टँजिबल बेनेफिट्स आणि इनटँजिबल बेनेफिट्स आहेत तर बेनेफिट्स जे मोजले जाऊ शकतात तर टँजिबल बेनेफिट्स म्हणजे हे असे बेनेफिट्स आहेत जे सहजपणे मोजले जाऊ शकतात किंवा प्रमाणित केले जाऊ शकतात उदाहरणार्थ असे बेनेफिट्स जे कमी तासात काम पूर्ण केल्यामुळे मिळते पूर्वी एका तासात आपण १० कामे पूर्ण करीत होतो त्याच कामांसाठी ऑटोमॅटिक सिस्टिम डेव्हलप केले असता तीच १० कामे आपण अर्ध्या तासात पूर्ण करीत आहात तर तुम्हाला नक्कीच काही बेनेफिट्स मिळत आहेत तर हे परंतु याचे अर्थात किती बेनेफिट्स होते आपण हे मोजू शकता की पूर्वी एका तासात दहा कामे केली जात होती तीच दहा कामे आता आपण अर्ध्या तासात पूर्ण करू शकतो किंवा एका तासात आपण वीस कामे पूर्ण करत आहोत तर हे सहजतेनुसार मोजले जाऊ शकते तर हे एक उदाहरण आहे टँजिबल बेनेफिट्सचे तरअशाच प्रकारे कोणतीही त्रुटी नसलेले रिपोर्टस तयार करणे जे की पूर्वी आपण मॅन्युअली तयार करत होतो तर कदाचित प्रति पृष्ठ १० २० किंवा अश्याच बर्याच त्रुटी असतील परंतु आपल्या रिपोर्टमध्ये ऑटोमॅटिक केल्यानंतर जवळजवळ फक्त एक किंवा दोन त्रुटी येत आहेत आपली सिस्टम ऑनलाइन किंवा ऑटोमेटेड केल्यामुळे या प्रमाणात त्रुटी उपस्थित आहे स्वयंचलित तर हे मोजता येते हे एक टँजिबल बेनेफिट आहे म्हणूनच त्रुटी नसलेले रिपोर्ट्स तयार करणे हे मोजले जाऊ शकते आणि प्रमाणित केले जाऊ शकते आपण त्रुटी वगैरेची संख्या मोजू शकता तर हे टँजिबल बेनेफिट्सचे उदाहरण आहे तर त्याच प्रकारे इनटँजिबल बेनेफिट्सचा अर्थ काय आहे फायदे जे सहजपणे मोजले किंवा प्रमाणित केले जाऊ शकत नाहीत जे फायदे आपण सहजपणे मोजू शकत नाहीत जे करू शकत नाही सहजपणे प्रमाणित केले जाऊ शकत नाही ते आहेत इनटँजिबल बेनेफिट्स चला आपण काही उदाहरण घेऊ जास्त समाधानी ग्राहक तर आपल्याकडे जास्त प्रमाणात संतुष्ट ग्राहक असतील किंवा आपली कंपनी आपल्या कॉर्पोरेटची सुधारित प्रतिमा असेल तर नक्कीच आपले बेनेफिट्स हे जास्त असेल परंतु त्यांचे मोजमाप करणे कठीण आहे त्यांचे प्रमाण मोजणे कठिण आहे मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्ट आणि बेनेफिट्स बद्दल चर्चा का करीत आहोत कारण सर्व प्रकारच्या कॉस्ट कदाचित टँजिबल आणि इनटँजिबल कॉस्ट कदाचित टँजिबल आणि इनटँजिबल बेनेफिट्स किंवा डायरेक्ट कॉस्ट इनडायरेक्ट कॉस्ट किंवा डायरेक्ट बेनेफिट्स किंवा इनटँजिबल बेनेफिट्स या सर्वांचा विचार इव्हॅल्युएशन प्रक्रियेत केला पाहिजे कॉस्ट बेनेफिट अनालिसिस मध्ये टँजिबल व इनटँजिबल कॉस्ट आणि बेनेफिट्स डायरेक्ट व इनडायरेक्ट कॉस्ट आणि बेनेफिट्स सह सर्व प्रकारच्या कॉस्ट आणि बेनेफिट्स विचारात घेतले पाहिजेत असे आढळून आले आहे की बर्याच वेळा मॅनेजमेंट नेहमीच इनटँजिबल कॉस्ट आणि बेनेफिट्स कडे दुर्लक्ष करून तर्कसंगत व्यवहार करते आपण असे करू नये बरेचदा हे इनटँजिबल बेनेफिट्स आपण मोजू शकत नाही ओळखू शकत नाही ते ओळखले जाऊ शकत नाहीत किंवा त्यांचे प्रमाण निश्चित केले जाऊ शकत नाही तर मॅनेजमेंट फक्त त्याकडे दुर्लक्ष करतात केवळ जे मोजता येतात असे टँजिबल बेनेफिट्स आणि कॉस्टस विचारात घेते तर त्या मार्गाने अससेसमेंट फायनान्शियल असेसमेंट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस योग्य प्रकारे केले जाऊ शकत नाही तर मॅनेजमेंटला सी बी अनालिसिस पद्धतीत सर्व भिन्न कॉस्टचा आणि बेनेफिट्स चा समान विचार केला पाहिजे पुढील कॅटेगिरी ही डायरेक्ट कॉस्ट आहे ही अशी कॉस्ट आहे जी च्या साहाय्याने अमेरिकन डॉलर हे एखाद्या प्रोजेक्टशी थेट संबंध ठेवू शकतात अशी ही किंमत आहे याचा अर्थ असा की आपण कॉस्ट ही मनीटरी टर्म्सने व्यक्त करू शकतो एकतर रुपयाच्या बाबतीत किंवा डॉलरच्या प्रकारात तर ही एक कॉस्ट आहे ज्यात एखाद्या प्रोजेक्टमध्ये अमेरिकन डॉलरफिगरचा थेट संबंध असू शकतो मनीटरी आयटम्स मोजणे सोपे आहे तर ही कॉस्ट मनीटरी आयटम्समध्ये सहजतेने मोजली जाऊ शकते तर आपण एक लहान उदाहरण घेऊ समजा तुम्हाला डिस्केटचा बॉक्स खरेदी करायचा असेल किंवा एकाधिक कॉम्प्युटर खरेदी करायचे असेल काय ते सॉफ्टवेअरचा सेट खरेदी करायचा असेल तर ही डायरेक्ट कॉस्टची उदाहरणे आहेत येथे असे का कारण या प्रकरणात डिस्केट बॉक्सची खरेदी सांगते की ते पस्तीस डॉलरला घेता येईन आपण खर्च केलेल्या डॉलरसह डिस्केट्स संबन्ध करू शकता म्हणून आपण मणीटाइझ्ड संबंध दर्शवू शकता कि ह्या कॉस्टचे मूल्य काय हि डायरेक्ट कॉस्ट म्हणून ओळखली जातात आणि डायरेक्ट कॉस्टची इतर उदाहरणे जसे की डेव्हलपमेंट कॉस्ट प्रयोगशाळेची स्थापना वगैरे सेटअप कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे इंस्टॉलेशन संपल्यानंतर ही सिस्टिम चालवणे ही डायरेक्ट कॉस्टची काही उदाहरणे आहेत कारण ते सहजपणे मोजले जाऊ शकतात त्यांना थेट प्रमाणित केले जाऊ शकते डायरेक्ट बेनेफिट्स काय आहे हे असे फायदे आहेत जे दिलेल्या प्रोजेक्टचे विशेषतः श्रेय असू शकतात तर हे फायदे दिलेल्या प्रोजेक्टसाठी विशेषतः जबाबदार असू शकतात म्हणूनच हे डायरेक्ट बेनेफिट्स म्हणून ओळखले जातात आपण एक लहान उदाहरण घेऊया समजा पूर्वी आपण वापरत असलेली सिस्टिम मॅनुअल्ली होती आता आपल्याकडे एक नवीन ऑनलाईन सिस्टिम डेव्हलप केली गेली आणि ती दररोज मॅनुअल्ली सिस्टिमद्वारे आपण किती व्यवहार करतात त्यापेक्षा २५ टक्के अधिक व्यवहार हाताळू शकते तर आता हे ऑनलाईन बनवण्यामुळे दररोज २५ टक्के जास्त व्यवहार पूर्ण होतात तर येथे डाइरेक्टली आपल्याला बेनेफिट्स मिळत आहेत आणि बेनेफिट्स जे विशेषत गुणधर्म आहेत गुणधर्म का कारण नवीन ऑनलाइन सिस्टिमच्या इम्पलेमेंटेशनमुळे ही आहेत उदाहरणे तर हे डायरेक्ट बेनेफिटचे उदाहरण आहे तर आता डायरेक्ट इनडायरेक्ट कॉस्ट पाहू तर ही कॉस्ट आहे किंवा ही कॉस्ट आहे दिलेल्या सिस्टम किंवा ऍक्टिव्हिटीशी थेट संबंधित नसलेल्या ऑपरेशन्सच्या परिणामाची तर या प्रकारच्या कॉस्ट ज्या कॉस्टचा दिलेल्या सिस्टिम किंवा दिलेल्या ऍक्टिव्हिटीशी थेट संबंध नाही सहसा ते ओव्हरहेड किंवा ओव्हरहेड कॉस्ट म्हणून संदर्भित केले जातात उदाहरणार्थ विमा देखभाल वगैरे सारख्या गोष्टी विशिष्ट सिस्टम किंवा विशिष्ट ऍक्टिव्हिटी च्या नसतात या एकूणच या ऑरगॅनिझशन चालविण्यासाठी आवश्यक असतात तर त्याचप्रमाणे कॉम्प्युटर सेंटरचे उष्णतेपासून आणि ऑरगॅनिझशनचे अग्नी पासून संरक्षण वातानुकूलन सुविधा प्रदान करणे वगैरे हे विशिष्ट नाहीत हे थेट दिलेल्या सिस्टमशी किंवा दिलेल्या प्रोजेक्टशी किंवा दिलेल्या ऍक्टिव्हिटीशी संबंधित नसतात हे सर्व संस्था चालविण्यासाठी आवश्यक आहे हे सारे इनडायरेक्ट कॉस्टची उदाहरणे आहेत परंतु यापैकी प्रत्येकाचे प्रमाण जे विशिष्ट ऍक्टिव्हिटीला कारणीभूत आहे हे निश्चित करणे फार कठीण आहे आणि त्यांचे प्रमाण आता इनडायरेक्ट बेनेफिट्सबद्दल काय दुसऱ्या ऍक्टिव्हिटी किंवा सिस्टीमचा उपउत्पादक म्हणून प्राप्त झालेले बेनेफिट्स हे प्रत्यक्षात बेनेफिट्स नाहीत तर हे फायदे आहेत जे कि उपउत्पादक म्हणून दुसर्या ऍक्टिव्हिटी किंवा सिस्टीमचे साईड उत्पादन म्हणून लक्षात घेतले जाते तर आपण एक लहान उदाहरण घेऊया हे पहा स्टील प्लांटचे हे मुख्य उद्दीष्ट हे आहे कि स्टील्सचे उत्पादन परंतु जोपर्यंत या स्टील्सची निर्मिती होते तेव्हा काही बाबतीची खतेही तयार केली जातात तर खतांच्या विक्रीमुळे होणाऱ्या बेनेफिट्सला आपण इनडायरेक्ट बेनेफिट मानू शकतो तर त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की दुकानदार वेगवेगळ्या तेलांची विक्री करतात परंतु परंतु कथील डब्यांची कंटेनर असलेली तेले विक्रीनंतर ते बाजारात काय ते विकतात तर रिकाम्या तेलाच्या कंटेनरच्या विक्रीतून त्यांना किती बेनेफिट होतो तर कथील पेटींप्रमाणेच रिकाम्या तेलाच्या कंटेनर किंवा ज्या कागदावर व्यंगचित्र वगैरे असतात त्यांना विकणे हे अप्रत्यक्ष असू शकतात ते इनडायरेक्ट बेनेफिट्स मानले जाऊ शकतात आता आपण शेवटच्या कॅटेगरीत येऊया ती म्हणजे फिक्स्ड कॉस्ट विरूद्ध व्हेरिएबल कॉस्ट तर काही कॉस्ट ही सिस्टम किती चांगल्याप्रकारे वापरला जातो याची पर्वा न करता स्थिर असते तर आपण ही सिस्टिम वारंवार वापरत आहात की नाही किंवा कमी वारंवार वापरली जाते किंवा वापरलीच जात नाही तर काही कॉस्ट स्थिर असतात त्यांना फिक्स्ड कॉस्ट म्हणून संबोधले जाते म्हणूनच त्यांचा सामना फक्त एकदाच करावा लागतो त्यानंतर ते पुन्हा पुन्हा येत नाही उदाहरणे आपण पाहू शकता कि हार्डवेअरमध्ये सरळ रेषेत होणारी घसरण आपण कर्मचार्यांचे पगार एक वेळा सोडल्यास समजा आपल्याकडे कर्मचार्यांना सूट देण्यात आली आहे वगैरे आणि विमा वगैरे ही एक वेळची कॉस्ट असते ज्यांना फिक्स्ड कॉस्ट म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे व्हेरिएबल कॉस्ट तर ही कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट ज्यांच्याशी फक्त एकदाच सामना करावा लागतो यांच्या तुलनेत नियमितपणे केली जाते तथापि व्हेरिएबल कॉस्ट जे कि नियमितपणे उद्भवतात कदाचित साप्ताहिक मासिक किंवा वार्षिक असू शकते ते सहसा कामाच्या प्रमाणात प्रमाणित असतात आणि जोपर्यंत सिस्टम कार्यरत आहे तोपर्यंत सुरू राहते तर सामान्यत ते कामाच्या परिमाणानुसार असतात आणि सिस्टम कार्यरत होईपर्यंत ते चालू राहतात कॉम्प्युटर च्या फॉर्मची कॉस्ट यासारखी काही उदाहरणे घेऊयात आपण घेऊ इच्छित असलेले कॉम्प्युटर प्रिंटआउट्स ज्यांची एकंदर संख्या प्रोसेसिंग च्या प्रमाणात बदलतात म्हणून जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काम असेल तर मोठ्या संख्येत ऍक्टिव्हिटीजवर प्रोसेसिंग करावी लागेल अर्थात आपल्याला अधिक कॉम्प्युटर प्रिंटआउट्स मुद्रित करावे लागतील अधिक कॉम्प्युटर फॉर्म आवश्यक आहेत त्याचप्रमाणे जर ही प्रोसेसिंग कमी प्रमाणात असेल तर अर्थातच कॉम्प्युटर फॉर्म कमी संख्येची आवश्यकता असेल त्याचप्रमाणे रिपोर्ट्सच्या लांबी साठी अधिक प्रोसेसिंग करणे आवश्यक आहे अर्थात रिपोर्ट्सच्या लांबी अधिक होईल केवळ काही ऍक्टिव्हिटीज केले गेलेत तर लांबी कमी होईल तर या अँप्लिकेशनशी संबंधित कॉस्ट येथे आहे अर्थात ती केलेल्या कामाच्या परिमाणानुसार भिन्न असेल त्याचप्रमाणे फिक्स्ड बेनेफिट्स विरुद्ध व्हेरिएबल बेनेफिट्सब बद्दल आपण सांगू या हे बेनेफिट्स देखील कॉन्स्टन्ट आहेत सतत ते बदलत नाहीत तर सहसा जसे फिक्स्ड कॉस्ट बदलत नाहीत तर त्याचप्रमाणे फिक्स्ड बेनेफिट्स देखील स्थिर असतात आणि ते बदलत नाहीत तर काही बेनेफिट्स ची उदाहरणे आपण असे म्हणू शकतो की ते फिक्स्ड बेनेफिट्स आहेत जसे नवीन कॉम्प्युटर वापरल्यामुळे कर्मचार्यांची संख्या २० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे होणारे फायदे आपण आपली सिस्टम ऑटोमेट करीत आहात जी पूर्वी मॅनुअल्ली चालू होती आता नवीन कॉम्प्युटर सिस्टिम इम्पलिमेन्ट केली आहे तर तुम्ही असे समजा की समजा कॉम्प्युटर च्या वापरामुळे तुम्ही पूर्वी वापरत असलेल्या कर्मचार्यांची संख्या २० टक्क्यांनी कमी झाली आहे तर हे नक्कीच फिक्स्ड बेनेफिट आहे ठीक आहे त्याचप्रमाणे कर्मचार्यांच्या बचतीचा बेनेफिट दरमहा होऊ शकतो परंतु कर्मचार्यांच्या बचतीचे बेनेफिट पण किती कर्मचारी बचत झाले आहेत कर्मचार्यांच्या बचतीचे बेनेफिट्स हे दरमहा होऊ शकतात आणि दुसरीकडे व्हेरिएबल बेनेफिट्स हे बेनेफिट्स म्हणजेच व्हेरिएबल बेनेफिट्स हे नियमितपणे लक्षात येते ते बदलतात उदाहरणार्थ समजा एक सुरक्षित ठेव ट्रॅकिंग सिस्टम आहे जी मॅन्युअल सिस्टमच्या तुलनेत ग्राहकांच्या सूचना तयार करण्यात २0 मिनिटे वाचवते जेव्हा ती मॅन्युअल सिस्टम होती त्यास ऑटोमेटेड पेक्षा ग्राहक सूचना तयार करण्यास २0 मिनिटे जास्त लागतील कॉम्पुटराइज्ड केल्यावर जे ग्राहकांच्या सूचना तयार करण्याच्या २0 मिनिटांची बचत करते तर हे जतन केलेल्या वेळेचे प्रमाण बदलू शकते ते उत्पादित केलेल्या नोटिसांच्या संख्येनुसार बदलते किती सूचना काढल्या जातात त्यानुसार बचत वेळ बदलू शकेल म्हणूनच हे व्हेरिएबल बेनेफिटचे उदाहरण आहे स्लाईड टाईम २२१९ तर आता आपण ते सारांशात पाहिले आहे तर आज आम्ही या वर्गात चर्चा केली कि सी बी अनालिसिस करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्स काय आहेत आपण कॉस्ट आणि बेनेफिट चे वेगवेगळे प्रकार योग्य उदाहरणासह शिकलो आहोत आपण डायरेक्ट कॉस्ट विरुद्ध इनडायरेक्ट कॉस्ट डायरेक्ट बेनेफिट्स विरुद्ध इनडायरेक्ट बेनेफिट्स फिक्स्ड कॉस्ट विरुद्ध व्हेरिएबल कॉस्ट फिक्स्ड बेनेफिट्स विरुद्ध व्हेरिएबल बेनेफिट्स पाहिले आहे त्याचप्रमाणे हे टँजिबल कॉस्ट विरूद्ध इनटँजिबल कॉस्ट आणि टँजिबल बेनेफिट्स विरुद्ध इनटँजिबल बेनेफिट्स तर सी बी अनालिसिसमध्ये या कॉस्ट आणि बेनेफिट्स चा योग्य प्रकारे विचार केला पाहिजे म्हणूनच वर्गीकरण आवश्यक आहे सी बी अनालिसिसमध्ये आपण प्रत्येक आणि प्रत्येक संभाव्य कॉस्ट आणि प्रत्येक प्रकारचे बेनेफिट चा विचार केला पाहिजे कारण आपण पाहिले असेल कि बरेचदा व्यवस्थापन ते विचारात घेत नाहीत ते टँजिबल बेनेफिट्स आणि इनटँजिबल कोणती कॉस्ट विचारात घेत नाहीत कारण ते मोजणे अवघड आहे ओळखण्यास कठीण आहे प्रमाणित करणे कठीण आहे तर म्हणूनच ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत परिणामी सी बी अनालिसिसचा परिणाम योग्य मिळणार नाही फायनान्शिअल अससेसमेंट योग्य होणार नाही तर म्हणूनच ही कॉस्ट आणि बेनेफिट्स योग्य प्रकारे सी बी अनालिसिस करताना किंवा फायनान्शिअल अससेसमेंट विचारात घ्यावे लागेल म्हणून शेवटचा वर्ग तसेच या वर्गात आम्ही ही सामग्री पुढील पुस्तकांमधून घेतली आहे मुख्यतः अनुक्रमांक १ हे ह्यूज कॉटेरेलच्या आणि मॉल च्या पुस्तका मधून घेतली आहे ते पुस्तक येथे प्राथमिक पुस्तक म्हणून घेतले आहे आणि त्याशिवाय भिन्न कॉस्ट आणि बेनेफिट्स आणि सी बी अनालिसिसचा फिझिबिलिटी स्टडी हे ईएम अवदच्या सिस्टम अनालिसिस आणि डिझाईन बुकमध्ये चांगले स्पष्ट केले आहे आणि नंतर फिझिबिलिटी स्टडी च्या काही मूलभूत संकल्पना आणि कॉस्ट बेनेफिट अनालिसिस आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट काही मूलभूत संकल्पना ह्या सॉफ्टवेअर इंजिनीरींगच्या राजीव मॉल्स बुकच्या या फंडामेंट्ल कन्सेप्ट मध्ये दिल्या आहेत ज्याचा संदर्भ आपण या पुस्तकांमधून घेऊ शकता म्हणून वेळोवेळी आम्ही विविध साहित्य भिन्न पुस्तके किंवा भिन्न रिसोर्सेस वापरु मी त्या सर्व गोष्टी योग्यवेळी देईन तर हे सर्व प्रकारची कॉस्ट आणि बेनेफिट्स या भिन्न गोष्टी आहेत पुढील वर्गात आम्ही कॉस्ट बेनेफिट अनालिसिसची इतर स्टेप्स पाहू तर आज आपण तीन पैकी दोन स्टेप्स पाहिले आहेत म्हणजेच स्टेप १ म्हणजे कॉस्ट ओळखणे आणि आपले स्टेप २ हे कॉस्टचे वर्गीकरण करणे होय तर कॉस्ट बेनेफिट अनालिसिसची ही दोन स्टेप्स आपण पाहिली आहेत पुढील स्टेप म्हणजे विविध कॉस्ट आणि बेनेफिट्स ओळखणे आणि वर्गीकरण केल्यानंतर हे आहे कि आपल्याला योग्य कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेक्निक वापरावे लागेल निवडावे लागेल बऱ्याच कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेक्निक आहेत जसे कि नेट प्रॉफिट प्रेझेंट व्यलू नेट प्रेझेंट व्यलू पेबॅक पिरियड इंटर्नल रेट ऑफ रिटर्न तर त्या पद्धती आहेत तर कशाच्या आधारे यापध्दती कशा निवडायच्या यावर आपण पुढील वर्गात चर्चा करु खूप खूप धन्यवाद तर आम्ही पुढील वर्गात कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेक्निक निवड घेऊ खूप खूप धन्यवाद